या व्याख्यानात आपले स्वागत आहे आतापर्यंत आपण ब्लॅक बॉक्स टेस्टिंग पाहत होतो आणि आपण इक्विवलेन्स क्लास टेस्टिंग स्पेशल वॅल्यू टेस्टिंग अशा ब्लॅक बॉक्स टेस्टिंग स्ट्रॅटेजिज पाहिल्या आपण डिसिश़न टेबल बेस्ड टेस्टिंग कॉझ इफेक्ट ग्राफिन्ग अशा कॉम्बिनेटोरिअल टेस्टिंग स्ट्रॅटेजिज पाहिल्या आता ब्लॅक बॉक्स टेस्टिंग पैकी आणखी एक कॉम्बिनेटोरिअल टेस्टिंग पाहू जेव्हा इनपुटची संख्या जास्त असते तेव्हा आपण पेअर वाइज़ टेस्टिंग लागू करतो चला पेअर वाइज़ टेस्टिंग स्ट्रॅटेजिज पाहू बर्याच वेळा आपल्याकडे अनेक पॅरामीटर्स असतात आणि प्रत्येक पॅरामीटर एकतर बूलियन असते किंवा ते अनेक वॅल्यूज घेऊ शकते वर्ड प्रोसेसर मधील फॉन्ट सेटिंग पाहू स्ट्राइकथ्रू डबल स्ट्राइकथ्रू सुपरस्क्रिप्ट सबस्क्रिप्ट स्मॉल कॅप्स यापैकी प्रत्येक आपण स्वतंत्रपणे स्विच ऑन किंवा ऑफ करू शकतो आणि इतकेच नाही आपण येथे फॉन्ट टाइप साठी कोणतीही वॅल्यू निवडू शकतो फॉन्ट स्टाइल साठी रेगुलर इटॅलिक बोल्ड किंवा बोल्ड इटालिक निवडू शकतो आणि येथे फॉन्ट साईझ बरेच आहेत त्यापैकी फॉन्ट साईझ 30 40 असू शकतो जर आपण सर्व संभाव्य कॉम्बिनेशन्स चा विचार केला तर ती एक मोठी संख्या असेल उदाहरणार्थ आपण असे गृहीत धरूया की हे 10 इनपुट आहेत आणि आपण ते स्वतंत्रपणे चेक अनचेक करू शकतो जरी आपण त्यापैकी फक्त काही कॉम्बिनेशन्स निवडू शकत असलो उदा एकतर सुपरस्क्रिप्ट किंवा सबस्क्रिप्ट वगैरे तरी समजण्यास सोपे जावे म्हणून आपण असे गृहीत धरू की आपण इनपुट पॅरामीटर्सची कोणतीही संभाव्य कॉम्बिनेशन्स येथे देऊ शकतो यासाठी आवश्यक असलेल्या संभाव्य टेस्ट केसेस ची संख्या 210 024 आहे परंतु त्यासह आम्हाला फॉन्ट फॉन्ट स्टाइल आणि फॉन्ट साईझ यांना देखील विचारात घ्यावा लागेल जर आपण असे गृहीत धरले की फॉन्ट फॉन्ट स्टाइल आणि फॉन्ट साईझ या 3 पॅरामीटर्स साठी प्रत्येकी फक्त 10 वॅल्यूज आहेत नक्कीच त्यापेक्षा जास्त असणार परंतु समजण्यास सोपे जावे म्हणून आपण प्रत्येकी 10 गृहीत धरू त्यामुळे आपल्याला 103 टेस्ट केसेस चा अधिक विचार करावा लागेल या दोन्ही गोष्टीचा एकत्रित विचार केला तर येथे 1024 1000 कॉम्बिनेशन्स बनतील ते खूप जास्त आहे आपण सर्व संभाव्य कॉम्बिनेशन्स ची टेस्टिंग करू शकत नाही आपल्याकडे फक्त एक स्क्रीन टेस्ट करण्यासाठी या सर्व दशलक्ष संभाव्य कॉम्बिनेशन्स एक्झिक्युट करण्यासाठी टेस्टर्स असू शकत नाहीत तर याला पर्याय काय पेअर वाइज़ टेस्टिंग हा प्रॉब्लेम सोडविण्याचा प्रयत्न करते आपल्याकडे n इनपुट आहेत आणि प्रत्येक इनपुट काही वैध 3 2 5 संभाव्य वॅल्यूज घेऊ शकतात आणि आपण असे गृहीत धरतो की सिस्टम साठी कोणतीही स्टेट नाही जेव्हा या संभाव्य कॉम्बिनेशन्स पैकी कोणतीही वॅल्यू दिली जाते तेव्हा सिस्टम S कायम त्याच प्रकारे एक्झिक्युट होते अन्यथा प्रॉब्लेम खूपच गुंतागुंतीचा होईल जो आपण सोडवू शकतो परंतु प्रथम आपण हा सोपा प्रॉब्लेम सोडविण्याचा प्रयत्न करू आपण ज्या सिस्टिम ची टेस्टिंग करत आहोत ती स्टेट इंडिपेंडेन्ट आहे आणि नंतर वॅल्यूज कॉम्बिनेशन्स वर अवलंबून सॉफ्टवेअरमध्ये काही बग असू शकतात जर n 20 30 सारखी मोठी वॅल्यू असेल तर सर्व संभाव्य वॅल्यू कॉम्बिनेशन्स ची संख्या खूप जास्त असेल आपण टेस्ट केसेस ची संख्या कशी कमी करू शकतो जेणेकरून फक्त 10 12 किंवा 20 टेस्ट केसेस चा वापर करून दशलक्ष टेस्ट केसेस इतकीच बग शोधण्यात सक्षम प्रभावी टेस्टिंग आपण करू शकू पेअर वाइज़ टेस्टिंग याबद्दल आहे आणि येथे मुख्य निरीक्षण असे आहे की जेव्हा 30 40 पॅरामीटर्ससह एखादा प्रोग्राम लिहिला जातो तेव्हा एक किंवा कदाचित 3 पॅरामीटर्स ची काही विशिष्ट कॉम्बिनेशन्स प्रॉब्लेम्स निर्माण करतात म्हणून विशिष्ट 2 3 पॅरामीटर्स नी जर काही विशिष्ट वॅल्यूज घेतल्या तरच समस्या उद्भवते आपल्याला सर्व संभाव्य कॉम्बिनेशन्स वापरण्याची गरज नाही संशोधकांना मोठ्या प्रमाणात सॉफ्टवेअर वर प्रयोग करून असे आढळले आहे की जर तुमच्याकडे 40 इनपुट व्हेरिएबल्स असतील तर फक्त 2 टेस्टस 2 कॉम्बिनेशन्स विचारात घेतल्यास जवळजवळ सर्व बग सापडतात आमच्याकडे P1 P2 ते P40 पर्यंत इनपुट पॅरामीटर्स आहेत आणि प्रत्येक पॅरामीटर साठी 0 किंवा 1 या वॅल्यूज आहेत समजा P1 आणि P15 साठी जेव्हा 1 1 वॅल्यू असतील तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम येतो यासारख्या इतर कोणत्याही कॉम्बिनेशन्स साठी प्रॉब्लेम उद्भवत नाही जेव्हा आपल्याकडे ही विशिष्ट सेटिंग असते तेव्हाच प्रॉब्लेम उद्भवतो इतर इनपुट वॅल्यूज ची सेटिंग कशीही असली ती 0 किंवा 1 पैकी काहीही असली तरी काहीच फरक पडत नाही अशा परिस्थितीत या प्रकारचा प्रॉब्लेम शोधण्यासाठी P1 P15 च्या सर्व वॅल्यूज समाविष्ट होतील जसे की 1 1 0 1 1 0 आणि P1 P2 साठी 0 1 1 0 याप्रमाणे आपल्याला टेस्ट केसेस निर्माण करणे आवश्यक आहे येथे आवश्यक असलेल्या टेस्ट केसेस ची संख्या खूपच कमी असेल कारण आपल्याकडे 1 0 1 0 1 0 1 अशा टेस्ट केसेस असू शकतात आणि या एका टेस्ट केस मध्ये अनेक पेअर वाइज़ वॅल्यूज कॉम्बिनेशन्स 1 0 0 1 1 0 वगैरे आहेत 2 पॅरामीटर्ससाठी सर्व संभाव्य वॅल्यूजचे पेअर वाइज़ कॉम्बिनेशन्स तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या टेस्ट केसेस ची संख्या खूपच कमी असेल 40 पॅरामीटर्ससाठी आणि प्रत्येक पॅरामीटर 2 वॅल्यूज घेत असेल तर आपल्याला वॅल्यूजच्या सर्व संभाव्य कॉम्बिनेशन्स चा विचार करण्यासाठी 240 टेस्ट केसेस ची आवश्यकता असेल परंतु जर आपण केवळ सर्व पेअर वाइज़ वॅल्यूजचा विचार केला तर टेस्ट केसेस ची संख्या 10 किंवा 12 होईल आम्हाला माहित नाही की ती संख्या किती असेल तो एक हार्ड प्रॉब्लेम आहे परंतु आपल्याकडे टूल्स उपलब्ध आहेत आपण अगदी सोप्या टूल्स चा वापर करू आणि ते एक्झिक्युट केल्यानंतर आपल्याला सर्व पेअर वाइज़ टेस्ट केसेस मिळतील येथे अझम्पशन आहे कि 2 किंवा 3 व्हेरिएबल्स च्या काही विशिष्ट वॅल्यूज साठी आपल्याला प्रॉब्लेम दिसून येतो आणि त्यावेळेस इतर व्हेरिएबल्ससाठी कोणत्या वॅल्यूज आहेत हे महत्त्वाचे नसते हे आवश्यक टेस्ट केसेस ची संख्या कमी करते अनेक सॉफ्टवेअर प्रयोगानंतर असे आढळून आले आहे की जेव्हा आपण 2 किंवा जास्तीत जास्त 3 व्हेरिएबल्स कॉम्बिनेशन्स चा विचार करतो तेव्हा जवळपास प्रत्येक बग सापडते 2 व्हेरिएबल्स द्वारे कदाचित 80 टक्के बग्स जेव्हा आपण 3 व्हेरिएबल्स कॉम्बिनेशन्स चा विचार करतो तेव्हा आपल्याला 90 टक्के आणि 4 किंवा 5 पर्यंत आपल्याला सर्व बग मिळतात जर 40 पॅरामीटर्स असतील तर आपल्याला सर्व 40 पॅरामीटर्स कॉम्बिनेशन्स चा विचार करण्याची गरज नाही प्रयोगानंतर हे सिद्ध झाले आहे ते कसे करावे या पेअर वाइज़ टेस्टिंग मध्ये काय समाविष्ट आहे आणि आपण पेअर वाइज़ टेस्ट केसेस मॅन्युअली कशी निर्माण करू शकतो याच्या डिटेल्स वर नजर टाकूया काही टूल्स देखील उपलब्ध आहेत जिथे आपण फक्त पॅरामीटर्सची संख्या देतो आणि ते आपल्याला टेस्ट केसेस देतात पेअर वाइज़ टेस्टिंग कसे कार्य करते याची मुख्य कल्पना समजून घ्यायची म्हटले तर फॉल्ट काही घटकांमधील इन्टरैक्शन होतो जर तुम्ही असे का हे समजून घेऊ इच्छित असाल तर प्रोग्राम कोड पहा आपल्याकडे सर्व संभाव्य "इफ केस" कॉम्बिनेशन्स नाहीत आपल्याकडे फक्त काहीच कंडिशन्स कॉम्बिनेशन्स साठी इफ स्टेटमेंट्स आहेत व्याज दर कर्ज रक्कम महिने डाउन पेमेंट आणि पेमेंट फ्रिक्वेन्सी चे उदाहरण विचारात घेऊया कर्जासाठी डाउन पेमेंट आणि पेमेंट फ्रिक्वेन्सी किती आहे या विविध पॅरामीटर्स वर आधारित वेगवेगळे व्याज दर लागू होतात डाउन पेमेंट म्हणजे कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला एका वेळेस किती पैसे द्यावे लागणार कर्ज रक्कमेसाठी महिन्यांची संख्या डाउन पेमेंट आणि पेमेंट फ्रिक्वेन्सी किती आहे यासाठी विविध कॉम्बिनेशन्स असू शकतात आणि आपण व्याज दर आणि डाउन पेमेंट महिने आणि पेमेंट फ्रिक्वेन्सी असा पेअर वाइज़ विचार करू शकतो मग आपल्याला सर्व दोष सापडतील आवश्यक टेस्ट केसेसची संख्या खरोखरच कमी झाली आहे येथे पहा जर इनपुट पॅरामीटर्स ची संख्या 7 असेल आणि प्रत्येक पॅरामीटर 2 वॅल्यूज घेत असेल तर कॉम्बिनेशन्स ची संख्या 27 128 आहे परंतु पेअर वाइज़ टेस्टिंग सेटची संख्या ८ असेल जर इनपुट पॅरामीटर्स ची संख्या 13 असेल आणि प्रत्येक पॅरामीटर 3 वॅल्यूज घेत असेल तर कॉम्बिनेशन्स ची संख्या 313 1 6 106 असेल परंतु पेअर वाइज़ टेस्टस ची संख्या 15 असेल जर इनपुट पॅरामीटर्स ची संख्या 40 आहे आणि प्रत्येकाला 3 वॅल्यूज आहेत तर आवश्यक असलेल्या टेस्ट केसेस ची संख्या काय आहे ते इथे पहा यापैकी प्रत्येक कॉम्बिनेशन्स ची टेस्टिंग करायचे ठरविले तर अशी कोणतीही सिस्टिम नाही जी या सर्व टेस्ट केसेस एक्झिक्युट करू शकेल पेअर वाइज़ टेस्ट केसेस ची संख्या 21 आहे कोणीही 21 टेस्ट केसेस एक्झिक्युट करू शकतात तुम्ही विचार करत असाल की मला कसे कळले की इनपुट पॅरामीटर्स ची संख्या 7 आणि प्रत्येक इनपुट पॅरामीटर 2 वॅल्यूज घेत असताना मला 8 पैर वाइज़ टेस्ट केसेस लागतील आणि 15 इनपुट पॅरामीटर्स साठी 21 टेस्ट केसेस लागतील मला हे नंबर कसे मिळाले खरं तर हे टूल्स द्वारे मिळालेले नंबर आहेत आणि भिन्न टूल्स टेस्ट केसेस साठी भिन्न संख्या देऊ शकतात म्हणून किती पेअर वाइज़ टेस्ट केसेस आवश्यक असतील हे शोधणे हा एक हार्ड प्रॉब्लेम आहे कारण मी म्हटले की विविध टूल्स ते कोणते अल्गोरिदम एक्झिक्युट करतात यावर अवलंबून विविध प्रकारच्या टेस्ट केसेस ची निर्मिती करतात परंतु नंतर आपल्याकडे हिल क्लाइंबिंग कॉम्बिनेटरियल ऑप्टिमायझेशन सारखे जेनेटिक अल्गोरिदम असू शकतात जे जवळपास ऑप्टिमल टेस्ट केसेस देतात आपण याला टी वे इंटरॅक्शन फॉल्ट म्हणतो हा टी इनपुट वॅल्यूज च्या कॉम्बिनेशन्स मुळे होतो आपल्याकडे n ४० ५० इनपुट पॅरामीटर्स असू शकतात आणि त्यापैकी फक्त 3 इनपुट पॅरामीटर्स जेव्हा काही विशिष्ट वॅल्यूज 1 0 1 घेतात तेव्हा प्रॉब्लेम उद्भवतो सर्वात सोपा टी वे फॉल्ट हा 1 वे फॉल्ट आहे 1 वे फॉल्टमध्ये जेव्हा 1 विशिष्ट पॅरामीटर ट्रू किंवा फॉल्स सेट केले जाते तेव्हा प्रॉब्लेम येतो पेअर वाइज़ फॉल्ट हा २ वे फॉल्ट आहे या टर्मिनॉलॉजि नुसार टी वे फॉल्ट एकूण इनपुट पॅरामीटर्स पैकी टी इनपुट पॅरामीटर्स कॉम्बिनेशन्स मुळे येतो आणि जर आपण 5 वे फॉल्ट पर्यंत विचार केला तर व्यावहारिक सॉफ्टवेअर मधील सर्व संभाव्य बग्स सापडतात प्रयोग दर्शवितात की बहुतेक सॉफ्टवेअर फॉल्टमध्ये साधे आणि पेअर वाइज़ फॉल्टस असतात अगदी मोठ्या जटिल सॉफ्टवेअरसाठी जर आपण पेअर वाइज़ फॉल्टस विचारात घेतले तर आपल्याला 80 90 टक्के समस्या सापडल्या असत्या आणि जर तुम्ही 3 वे किंवा 4 वे विचार केला तर आपल्याला जवळजवळ प्रत्येक बग मिळाली असती आणि ते देखील संख्येने खूप कमी टेस्ट केसेस वापरून आता आपण सिंगल मोड बग चे उदाहरण पाहू जेव्हा एका पॅरामीटर्स साठी काही विशिष्ट वॅल्यू सेट केली जाते तेव्हा सिंगल मोड बग उद्भवते इतर सर्व पॅरामीटर्सची सेटिंग विचारात न घेता देखील आपल्याला हा प्रॉब्लेम येतो एक उदाहरण पहा प्रिंटर डाइअलॉग बॉक्स मध्ये डुप्लेक्स ऑप्शन निवडला असल्याने प्रिंट आउट नेहमी धूसर येते त्यावेळेस प्रिंटरचा प्रकार आणि इतर निवडलेल्या पर्यायाला काही महत्व नाही म्हणून जोपर्यंत तुम्ही तो डुप्लेक्स ऑप्शन निवडला आहे इतर सर्व पॅरामीटर्स ना काहीही वॅल्यूज असल्या तरी प्रॉब्लेम हा येणारच हे नक्की जर तुम्ही हा डुप्लेक्स ऑप्शन सेट केला नाही तर कोणताही प्रॉब्लेम येणार नाही एकच पॅरामीटर सेट केल्यामुळे सिंगल मोड बग येते डबल मोड फॉल्ट 2 वे फॉल्ट जेव्हा दोन ऑप्शन एकत्रित केले जातात तेव्हा येतो उदाहरणार्थ जेव्हा डुप्लेक्स ऑप्शन निवडला आहे आणि प्रिंटर मॉडेल 394 आहे तेव्हा प्रिंट आऊट नेहमी धूसर येते जेव्हा या 2 पॅरामीटर साठी विशिष्ट वॅल्यूज असतील तेव्हाच प्रॉब्लेम उद्भवतो किंवा इतर कोणत्याही कॉम्बिनेशन्स साठी प्रॉब्लेम उद्भवत नाही मल्टी मोड फॉल्टमध्ये 3 किंवा अधिक विशिष्ट सेटिंग्ज पॅरामीटर्स प्रॉब्लेम्स निर्माण करतात आता आणखी एक प्रोग्राम पाहू अनेक प्रॉब्लेम्स २ वे प्रॉब्लेम्स आहेत हा एक प्रोग्राम आहे जो काहीतरी अंमलात आणण्याचा प्रयत्न करीत आहे या प्रोग्राम मध्ये अनेक पॅरामीटर्स आहेत परंतु इथे आपण फक्त 3 पॅरामीटर्स चा विचार करत आहोत जर x x1 आणि y y2 असेल तर आउटपुट f x y z आहे जर x x2 आणि y y1 असेल तर आउटपुट g x y आहे अन्यथा आउटपुट f x y z g x y असेल येथे प्रोग्रामर "else if x x2 and y y2" असेल तर आउटपुट f x y z g x y हे स्टेटमेन्ट लिहिण्यास विसरला आहे त्यामुळे येथे प्रॉब्लेम उद्भवेल प्रोग्रामर अनेक इफ क्लॉज़ पैकी एक इफ क्लॉज़ विसरू शकतो किंवा कदाचित त्याने if क्लॉजच्या बॉडी मध्ये काहीतरी चुकीचे लिहिले असेल अशा परिस्थितीत जेव्हा विशिष्ट सेटिंग्ज दिल्या जातात तेव्हाच प्रॉब्लेम निर्माण होईल हे आणखी एक उदाहरण आहे अँड्रॉइड स्मार्टफोन ची ऑपरेटिंग सिस्टम ची विविध इन्वाइरन्मेन्टल सेटिंग्ज साठी टेस्टिंग करावी लागते ऑपरेटिंग सिस्टीम HARDKEYBOARDHIDDEN NO HARDKEYBOARDHIDDEN UNDEFINED SCREENLAYOUT लार्ज नॉर्मल स्मॉल ओरिएंटेशन लँडस्केप आहे किंवा पोर्ट्रेट अशा काही इन्वाइरन्मेन्टल पॅरामीटर्स द्वारे कॉन्फिगर केली गेली जाते हे विशिष्ट अँड्रॉइड फोन चे कॉन्फिगरेशन आहेत ही व्हेरिएबल्स विविध वॅल्यूज घेऊ शकतात आणि जर त्या सर्व वॅल्यूज चा विचार केला तर आपल्याकडे 172800 टेस्ट केसेस असतील हे फार जास्त आहे परंतु जर पेअर वाइज़ टेस्टिंग 3 वे टेस्टिंग 4 वे टेस्टिंग 5 वे टेस्टिंग वापरून पाहिले तर त्याद्वारे आपल्याला जवळजवळ प्रत्येक फॉल्ट सापडला असता पेअर वाइज़ टेस्टिंग साठी टेस्ट केसेस कशा तयार केल्या जातात याचे आतापर्यंत आम्ही उत्तर दिले नाही पॅरामीटर्सचा सेट आणि ते पॅरामीटर्स घेऊ शकणाऱ्या वॅल्यूज दिल्या असता काही साधे अल्गोरिदम असू शकतात का ज्याद्वारे आपण पेअर वाइज़ टेस्ट केसेस मिळवू शकतो जसे मी म्हणत होतो ऑप्टिमम पेअर वाइज़ टेस्ट केसेस निर्माण करणे हा एक हार्ड प्रोब्लेम आहे आणि आपण ईवोलूशनेरी अल्गोरिदम जेनेटिक अल्गोरिदम वगैरे वापरून पाहू शकतो आपण एक साधे अल्गोरिदम पाहूया जे आपल्याला बहुतेक सर्व पेअर वाइज़ टेस्टस देईल ते आपल्याला पेअर वाइज़ टेस्ट केसेस ची ऑप्टिमम संख्या देणार नाही पहिली गोष्ट म्हणजे व्हेरिएबल्स कोणते आहेत हे ओळखणे आपण असे म्हणूया की आपल्याकडे अनेक इनपुट पॅरामीटर्सपैकी एक ओरिएंटेशन हे इनपुट पॅरामीटर आहे जे 2 वॅल्यूज घेऊ शकते पोर्ट्रेट आणि लँडस्केप आपल्याकडे स्क्रीन हे दुसरे पॅरामीटर आहे जे 3 वॅल्यूज घेऊ शकते आणि कीबोर्ड हे आणखी एक पॅरामीटर आहे जे 2 वॅल्यूज घेऊ शकते पहिली गोष्ट म्हणजे आपण या इनपुट पॅरामीटर ची योग्य अरेन्ज्मन्ट करतो आपण या टेबल ची अशी अरेन्ज्मन्ट करतो की आपण प्रथम सर्वात जास्त वॅल्यूज घेणाऱ्या पॅरामीटरचा विचार करतो जर २ पॅरामीटर सर्वात जास्त वॅल्यूज घेणारे असतील तर आपण त्यापैकी कोणत्याही एकाचा विचार करू आणि नंतर पुढील पॅरामीटर ची अरेन्ज्मन्ट करू म्हणून आपण या इनपुट वॅल्यू टेबल ची पुनर्रचना करतो ज्यामुळे डाव्या कॉलम मध्ये सर्वात जास्त वॅल्यूज घेणारे पॅरामीटर असेल येथे एक इग्ज़ॉस्टिव टेस्टिंग म्हणून आपल्याला 2 3 2 १२ टेस्ट केसेस चा विचार करावा लागेल परंतु आपण पेअर वाइज़ टेस्ट केसेस तयार करू शकतो जिथे त्यापेक्षा खूप कमी टेस्ट केसेस लागतील सर्वात प्रथम आपण इनपुट पॅरामीटर्सची अरेन्ज्मन्ट केली जे पॅरामीटर सर्वात जास्त संभाव्य वॅल्यूज घेते त्याला आपण प्रथम अरेन्ज केले आणि त्यानंतर पहिल्या पॅरामीटर च्या वॅल्यूज इतके किंवा त्याहून कमी वॅल्यूज असलेले पॅरामीटर अरेन्ज केले आणि हीच प्रक्रिया पुढील पॅरामीटर्स साठी लागू केली लक्षात ठेवा हे फक्त एक ह्युरिस्टिक आहे आणि आपण मॅन्युअली टेस्ट केसेस तयार करण्याचा प्रयत्न करीत आहोत ते टेस्ट केसेस ची ऑप्टिमम संख्या देणार नाही आणि टेस्ट केसेस ठीक आहेत की नाही हे आपल्याला मॅन्युअली तपासावे लागेल अन्यथा आपल्याला ते मॅन्युअली दुरुस्त करावे लागेल आता पुढच्या टप्प्यात आपण जास्तीत जास्त वॅल्यूज घेणारे पॅरामीटर घेतले आहे आणि ते अरेन्ज केले आहे ते दुसरे पॅरामीटर 2 वॅल्यूज घेते म्हणून मी ६ जोड्या येथे लिहिल्या आहेत लार्ज पोर्ट्रेट लार्ज लँडस्केप स्मॉल पोर्ट्रेट स्मॉल लँडस्केप नॉर्मल पोर्ट्रेट नॉर्मल लँडस्केप पुढच्या टप्प्यात आपण तिसरे पॅरामीटर घेतले आहे आणि QWERTY 12 key ऑल्टर्निट्ली लिहिले आहे नंतर आपण येथे अधिक व्हेरिएबल्स जोडू शकतो आपल्याला स्क्रीन आणि कीबोर्ड स्क्रीन आणि ओरिएंटेशन ओरिएंटेशन आणि कीबोर्ड मधील प्रत्येक पेअर वॅल्यू अस्तित्वात आहे की नाही हे सुनिश्चित करावे लागेल जर सर्व पेअर्स उपस्थित नसतील तर येथे आपण काही मॅन्युअल अजस्ट्मन्ट करतो जेणेकरून आपल्याला वॅल्यूज च्या सर्व पेअर्स मिळतील किंवा सर्व संभाव्य पेअर्स तयार करण्यासाठी आपण येथे अतिरिक्त रो लिहू शकतो आपल्याकडे लार्ज आणि पोर्ट्रेट ही पेअर आहे लँडस्केप आणि लार्ज आहे QWERTY आणि लार्ज आहे 12 key आणि लार्ज आहे पोर्ट्रेट आणि QWERTY आहे लँडस्केप आणि QWERTY इथे आहे त्याचप्रमाणे आपण इतर पॅरामीटर्ससाठी ही ऍक्टिव्हिटी करतो जर आपल्याला आढळले की कोणते तरी विशिष्ट कॉम्बिनेशन्स लिहायचे राहिले आहेत तर आपण येथे अतिरिक्त रूल्स जोडण्याचा प्रयत्न करतो पेअर्स टेस्टिंग साठी सर्व टेस्ट केसेस तयार करण्याचा हा एक मॅन्युअल मार्ग आहे आपण अनेक पेअर जोडत राहतो आणि नंतर सर्व संभाव्य पेअर्स अस्तित्वात आहेत की नाही हे तपासू शकतो काही डुप्लिकेट टेस्ट केसेस सुद्धा असू शकतात त्यांना कमी करून आपण थोडी फार टेस्ट केसेस ची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करतो टेस्ट केसेस तयार करण्यासाठी हे मॅन्युअल अल्गोरिदम आहे जसे आम्ही म्हणत होतो की अनेक टूल्स उपलब्ध आहेत आपण ते डाउनलोड करू शकतो आणि त्यांना रन करू शकतो इनपुट पॅरामीटर्स आणि त्या पॅरामीटर्स च्या संभाव्य वॅल्यूज दिल्यास ते आपल्याला अचूक टेस्ट केसेस देईल आपण Google वर अशी टूल्स पाहू शकता पीआयसीटी विंडोज लिनक्स प्लॅटफॉर्म वर रन होते जेनी हा ओपन सोर्स C प्रोग्राम आहे आपण जेनी प्रोग्राम पाहू शकता जो एक छोटासा 100 200 ओळींचा प्रोग्राम आहे आणि तुम्ही सोर्स कोड डाउनलोड करून तो रन करू शकता ऑल पेअर्स हे एक दुसरे टूल आहे बरीच स्मॉल टूल्स उपलब्ध आहेत आणि ते तुम्हाला बऱ्याच टेस्ट केसेस देतील तुम्ही इनपुट पॅरामीटर्सच्या वेगवेगळ्या वॅल्यूजसह आणि प्रत्येक पॅरामीटर भिन्न वॅल्यूज घेईल अशा पद्धतीने प्रयत्न केल्यास ही टूल्स टेस्ट केसेस ची भिन्न संख्या देऊ शकतात कारण ते भिन्न अल्गोरिदम वापरत असतील तुम्ही हे टूल्स डाउनलोड करा आणि ते एक्झिक्युट रन करा हे अगदी सोपे स्मॉल आणि वापरण्यायोग्य टूल्स आहेत यापैकी काही टूल्स मध्ये टेस्ट इंटरफेस GUI देखील नाही ते डाउनलोड करून एक्झिक्युट रन करणे फायदेशीर ठरेल आपण पुढील व्याखानात व्हाईट बॉक्स टेस्टिंग बद्दल चर्चा करू